सगळ्यांचे स्वागत आहे तर इथे आपण या कोर्सच्या शेवटच्या वर्गासाठी भेटत आहोत आणि आपण मॅनॅजमेण्ट कंट्रोल सिस्टिमबद्दल चर्चा करत आहोत मागील वर्गात मी तुमच्याशी कोणत्याही बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये मॅनॅजमेण्ट कंट्रोल सिस्टिमच्या काही संकल्पनांची अंमलबजावणी कशी करावी ह्याबद्दल चर्चा केली आहे म्हणून आता ही चर्चा पुढे नेताना मी आपल्याशी काही अन्य तंत्रांविषयी बोलेल ज्याद्वारे आपण ऑर्गनायझेशनच्या एकूण कामगिरीमध्ये सुधारण्यासाठी काही इतर टेक्निक आणि नवीन टेक्निक क्वालिटी कंट्रोलच्या मालिकेत कसे वापरू शकतो क्वालिटी कंट्रोल ही संस्थेची ऑपरेटिंग परफॉरमन्स सुधारण्याचा एक अतिशय महत्वाचा पैलू आहे आपले उत्पादन हे चांगल्या क्वालिटीचे प्रॉडक्ट असला पाहिजे जो आपण निर्माण मॅन्युफॅक्चर करणार आणि एक चांगली दर्जेदार सेवा लोकांना देणार आहोत तरच लोक तुमच्या बरोबर राहतील अन्यथा जागतिकीकरणानंतर भारतासारख्या देशातसुद्धा पुरवठ्याच्या क्षेत्रामध्ये सुधारणा झाली आहे म्हणूनच आपण असे म्हणू शकत नाही की आज लोक किंवा ग्राहक जे एक्स कंपनीला पाठिंबा देत आहेत त्यांनी असे करणे अमर्यादपणे सुरू ठेवले आहे कारण त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही आज तेथे अनेक पर्याय उपलब्ध आहेत आणि लोक जेव्हा त्यांना पर्याय मिळतील तेव्हा ते त्वरित नवीन उत्पादने किंवा नवीन सेवांकडे वळतात आणि आमचे म्हणणे असे आहे की आपण याला प्राईस सेन्सेटिव्ह इकॉनॉमी किंमत संवेदनशील अर्थव्यवस्था म्हणू शकता भारतात अशी प्राईस सेन्सेटिव्ह इकॉनॉमी जास्त आहे कारण लोकांची इनकम लेवल फार जास्त नाही आमच्याकडे इनकमची रक्कम वाजवी असते कधीकधी कदाचित क्वालिटी किंवा वाजवी क्वालिटी प्राईसदेखील आमच्यासाठी महत्त्वपूर्ण असते म्हणून आम्हाला क्वालिटी आणि किंमती दरम्यान संतुलन राखणे आवश्यक आहे कारण लोकांचे उत्पन्न मर्यादित असल्याने कधी कधी अगदी उत्कृष्ट नसणारी क्वालिटी स्वीकारली जाते परंतु जर किंमत त्या प्रकारच्या प्रॉडक्ट्ससाठी किंमत कमी असेल तर लोक तो घेतात तर याचा अर्थ असा आहे की आम्हाला उत्पादनाच्या क्वालिटी आणि किंमतीदरम्यान संतुलन राखले पाहिजे आणि आपल्याला क्वालिटीबद्दल बोलायचे असल्यास क्वालिटी कंट्रोल गुणवत्ता नियंत्रण हे चांगली कामगिरी सुनिश्चित करण्याचे एक अतिशय महत्वाचे तंत्र आहे उदाहरणार्थ जर आपण इलेक्ट्रॉनिक्स उद्योग किंवा दुचाकी उद्योगाबद्दल बोलत असाल आज भारतात ज्या आम्हाला पुरवठा करीत आहे किंवा मोठ्या प्रमाणात टू व्हीलर पुरवित आहेत त्या बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत होंडा ही एक कंपनी आहे ज्यात मला वाटते स्कूटर्सच्या बाजारपेठेतील सर्वात मोठा बाजाराचा हिस्सा आहे म्हणूनच होंडा यशस्वी का आहे की त्यांचे म्हणणे आहे की त्यांचा प्रॉडक्ट ऍक्टिवा खूप यशस्वी आहे कारण त्या प्रॉडक्टची चांगली क्वालिटी आणि चांगली कामगिरी या होंडा आणि इतर कंपन्या उदारीकरणापूर्वी बाजारात असणार्या भारतीय कंपन्या आता बाजारात कुठे अस्तित्वात आहेत होंडा भारतात येण्यापूर्वी कोणती कंपनी आम्हाला स्कूटर पुरवित होती आणि आज ती कंपनी कुठे आहे हे आपण समजू शकता आमच्याकडे फक्त बहुराष्ट्रीय कंपन्यांकडूनच स्कूटर आल्या आहेत त्यामुळे भारतीय कंपनी हिरो मोटर कॉर्पोरेशनही त्या विभागात चुकली आहे तरीही बाजारातील सर्वात मोठा वाटा होंडाचा आहे आणि अॅक्टिवा हा सर्वात पसंतीचा ब्रँड आहे तर याचा अर्थ असा आहे की प्रॉडक्टच्या यशाचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे चांगली क्वालिटी तर क्वालिटी कंट्रोल हे MCS मॅनॅजमेण्ट कंट्रोल टेक्निक ची सुनिश्चीती करण्याचे आणखी एक तंत्र आहे आणि क्वालिटी कंट्रोल हे प्रॉडक्ट आणि सर्व्हिस हे ग्राहकांचे समाधान करतात कि नाही याची खात्री करण्यासाठीचे एक तंत्र आहे तर जर ग्राहक क्वालिटीच्या बाबतीत आणि किंमतीच्या बाबतीत समाधानी असेल तर आपण असे समजू शकता की कंपनीचे भविष्य चांगले आहे आणि कंपनीची वाढ चांगली आहे जर आपल्याला ग्राहक समजता येत नसेल तर आपण समजू शकतो आपल्या ऑर्गनायझेशनचे काय होईल बाजारातील उत्पादनात ओनिडा नावाची कंपनी होती अशी एक वेळ होती जेव्हा ओनिडा बाजारात आघाडीवर असायचा आणि त्यांची पंच लाईन असायची जी शेजाऱ्यांचा मत्सर हाच मालकाचा अभिमान पण काही कारणांमुळे आता ओनिडा उत्पादनास ग्राहकांनी खूप पसंत केले होते पण ते काही वर्षांपूर्वी आज ते बाजारपेठेसाठी धडपडत आहेत कारण सॅमसंग एलजी आणि सोनीकडून बाजारात अधिक क्वालिटी असलेले प्रॉडक्ट्स आले आहेत तर याचा अर्थ असा आहे की बाजारपेठेत सर्वात उत्तम असलेले प्रॉडक्ट काही वेळासाठी चांगले राहू शकते पण नेहमीसाठी नाही कारण कारण कोणीतरी उत्तम पर्यायांसह बाहेर येऊ शकेल म्हणून नेहमी उत्पादनाची गुणवत्ता सुधारण्याचा आणि नंतर बाजारात दीर्घकाळ टिकविण्याचा विचार करा जेणेकरुन आपण क्वालिटीचा अहवाल तयार करू शकतो म्हणजे वेळोवेळी आम्ही दर्जेदार अहवाल तयार करू शकतो आणि क्वालिटी रिपोर्टमध्ये क्वालिटीचा आर्थिक परिणाम गुणवत्तेच्या किंमतीवर दर्शविला जातो रिपोर्टमध्ये क्वालिटीचा आर्थिक परिणाम दिसून येतो जिथे आम्ही भिन्न उपाययोजना करू शकतो आणि प्रॉडक्टमध्ये कोणताच दोष नसावा आणि प्रॉडक्ट आपण अशा प्रकारे तयार करावा की त्यामध्ये कोणतीही समस्या उद्भवणार नाही जरी मॅन्युफॅक्चरिंग नंतरही किंवा ग्राहकांपर्यंत पोहोचतांनाही आणि नंतर आपण अंतर्गत अपयशांबद्दल बोलू शकतो जेणेकरुन आपल्याला अंतर्गत अपयशांची काळजी घ्यावी लागेल जेणेकरून ऑर्गनायझेशनमध्ये शक्य तितके कमी दोष असतील त्याचे सतत मूल्यमापन देखील आवश्यक आहे आणि उत्पादनाचे बाह्य अपयश देखील टाळले जाऊ शकते आम्हाला हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की उत्पादनात कोणत्याही प्रकारचे दोष येणार नाहीत कोणत्याही प्रकारच्या अंतर्गत अपयशास प्रतिबंधित करावे लागेल आणि उत्पादनाच्या कोणत्याही प्रकारच्या बाह्य अपयशास प्रतिबंधित करावे लागेल आणि त्यानंतर आपण त्या उत्पादनाच्या गुणवत्तेचे सतत मूल्यांकन करत असतो आम्ही काय करत आहोत आणि त्या उत्पादनाची क्वालिटी किंवा त्याचे मूल्य काय आहे जे आम्ही ग्राहकांना वितरीत करीत आहोत म्हणून क्वालिटी कंट्रोल आणि क्वालिटी रिपोर्ट गुणवत्तेचा अहवाल तयार करणे वेळोवेळी गुणवत्ता अहवाल तयार करणे हा एक अतिशय महत्वाचा घटक आहे जलद प्रतिबंधक हे सदोष उत्पादनांचे उत्पादन रोखण्याचे कारण किंवा प्रमाणित गुणवत्तेपेक्षा हलक्या दर्जाच्या सर्व्हिसचे वितरण प्रतिबंध करते जर तुम्हाला तुमच्या प्रॉडक्टची क्वालिटी जास्तीतजास्त चांगली करायची असेल तर त्यातील दोष दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे मूल्यमापनाचा खर्च म्हणजे सदोष उत्पादने किंवा सेवा योग्य ओळखण्यासाठी केली जाणारी किंमत याचा अर्थ असा की जर आपण नियमित मूल्यमापनासाठी गेलात तर आपण प्रॉडक्टमधील दोष कमी करू शकाल आणि मूल्यमापन करताना याची खात्री करून घ्या की आपण ऑर्गनायझेशनमधील प्रॉडक्टच्या एकंदरीत कामगिरीबद्दल आणि ग्राहकांपर्यंत पोहोचल्यावरही अगदी काळजी घेत आहोत अंतर्गत अपयशी खर्च इंटरनल फेल्युअर कॉस्ट म्हणजे सदोष घटक आणि सदोष अंतिम प्रोडक्ट आणि सेवांची किंमत जे संस्थेमध्ये स्क्रॅप केल्या जातात किंवा रीवर्क केले जात बाह्य अपयशी खर्च एक्सटर्नल फेल्युअर कॉस्ट म्हणजे फील्ड रिपेअरिंग रिटर्न आणि वॉरंटी खर्चासारख्या सदोष उत्पादनांच्या वितरणामुळे होणारी किंमत याचा अर्थ असा आहे की हे सर्व 4 आपण उत्पादनांची कार्यक्षमता किंवा क्वालिटी सुनिश्चित करण्याचे महत्त्वपूर्ण घटक म्हणून ओळखले जाऊ शकतात आम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे की ज्या प्रॉडक्टची काळजी घेत आहोत त्यामध्ये काहीही चुकीचे होणार नाही आणि आम्ही मूल्यांकनाच्या मदतीने सवोत्तम कसे देता येईल मॅन्युफॅक्चरिंग प्रक्रियेदरम्यान आम्ही सर्व अंतर्गत अपयश टाळले पाहिजेत आणि आम्ही बाह्य अपयश कमी केले तेव्हा कमी दोष असलेले प्रॉडक्ट ग्राहकांपर्यंत पोहोचले असेल म्हणून जर आपण या सर्व गोष्टी करत असाल तर आपण एक क्वालिटी कॉन्शिअस ऑर्गनायझेशन आहात आणि आपण ग्राहकांच्या गरजा काळजीपूर्वक विचारात घेत आहात म्हणून आम्ही नियमित क्वालिटी कंट्रोल चार्ट तयार करू शकतो क्वालिटी कंट्रोल चार्ट आम्हाला हे समजून घेण्यात मदत करतात की त्या एका ऑपरेटिंग सायकल दरम्यान तयार केलेल्या एकूण प्रॉडक्ट्सपैकी किंवा दिलेल्या कालावधीत किती प्रॉडक्ट्स चांगल्या क्वालिटीनुसार आहेत किती सदोष उत्पादने आहेत आणि त्यातल्या किती प्रॉडक्ट्सचे दोष कमी करण्यास आपण सक्षम आहोत किंवा नाही हि नियंत्रणासंबंधीची गोष्ट आहे बरोबर म्हणून क्वालिटी कंट्रोल चार्ट हा सांख्यिकीय प्लॉट आहे विविध प्रॉडक्ट्सच्या आकारासंबंधीचे उपाय किंवा गुणधर्म प्रक्रियेमध्ये दोष निर्माण होण्यापूर्वी प्रक्रियेपासूनचे विचलन डेव्हिएशन शोधण्यात मदत करतात तर म्हणजेच हा आपला क्वालिटी कंट्रोल चार्ट आहे आणि हा चार्ट आपल्याला हे समजून घेण्यात मदत करेल की तिथे एक पिवळी लाईन दिसत आहे आणि ती लाईन हे सांगत आहे की ० ६ टक्के पेक्षा जास्त प्रॉडक्ट्स हे दोषपूर्ण नसले पाहिजेत किंवा प्रॉडक्ट्सच्या उत्पादनातील एक टक्केसुद्धा दोषपूर्ण किंवा कोणत्याही प्रकारचे दोष विकसित नाही झाले पाहिजेत तेव्हा तुम्ही शोधू शकता कि आपण परफॉर्मन्समध्ये काय बघत आहोत ही लाल ओळ दर्शवित आहे की आमचे दोष काही आठवडे खूपच कमी होते ते 0 6 टक्क्यांच्या लक्ष्यापेक्षा कमी होते परंतु बर्याच वेळा दोष लक्ष्यांपेक्षा जास्त होते आणि हे गंभीर चिंतेचे कारण आहे ० 6 टक्के प्रमाणित उद्दिष्टांच्या तुलनेत हे दोष काही वेळा २ टक्क्यांपर्यंत का वाढत आहे याची काळजी घ्यावी म्हणून आम्ही या प्रकारचा क्वालिटी चार्ट आपल्याला हे समजायला मदत करेल की आपण कोणत्या दिशेने जात आहोत तसेच आम्ही प्रॉडक्टची क्वालिटी सुनिश्चित करीत आहोत की नाही हे समजण्यास मदत करू शकते याविषयी आम्हाला खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे मग आपण सायकल टाइमबद्दल बोलू प्रॉडक्टची क्वालिटी सुधारण्याचे आणखी एक खूप महत्वाचे साधन म्हणजे सायकल टाइम हा केवळ प्रश्नच नाही तर प्रॉडक्टची क्वालिटी सुधारणे ही एक आवश्यकता देखील असते आपल्याला सायकल टाइम देखील नियंत्रणामध्ये ठेवावा लागेल उदाहरणार्थ आमचे ऑपरेटिंग सायकल सामान्यत 10 दिवसांचे असते आणि ते आपण कसे ठरवू शकता की ही ऑपरेटिंग सायकल म्हणजे योग्य ऑपरेटिंग सायकल आहे या ऑपरेटिंग सायकलमध्ये आमच्याकडे रोख रक्कम आहे आपण ती कच्च्या मालामध्ये रुपांतरित करतो म्हणजे जेव्हा आपण कच्चा माल खरेदी करतो तेव्हा आम्ही ही सामग्री वापर करण्यास घेतो आणि नंतर आपण डब्ल्यूआयपी वर्क इन प्रोग्रेस तयार करतो आणि नंतर तेव्हापासून त्यास उत्कृष्ट वस्तूंमध्ये रूपांतरित करतो आणि येथून आपण विक्रीसाठी जातो आणि जेव्हा आपण विक्रीमध्ये भाग घेतो तेव्हा रोख रक्कम कॅशियर बनते आणि कधीकधी आपण क्रेडिटवर विक्री करतो असे एखादे स्वतंत्र कर्जदार तयार करतो तर याचा अर्थ असा की आम्ही रोख रकमेपासून सुरुवात केली आपल्या हाती रोख रक्कम होती आपण त्याची रोकड कच्च्या मालामध्ये कच्च्या मालाला वर्क इन प्रोग्रेसमध्ये रूपांतरित करत आहोत आणि त्यातून उत्कृष्ट प्रॉडक्ट्समध्ये रूपांतरित करून विक्रीसाठी नेतो विक्रीचे 2 प्रकार असतात एक म्हणजे बाजारातील विक्रीनंतर लगेचच रोख रक्कम म्हणजे आंशिकपणे आम्हाला पैसे परत मिळू शकतील आणि क्रेडिट विक्रीवर घेतलेल्या विक्रीचा काही भाग आपल्याकडे नंतरच्या टप्प्यामध्ये येईल तर एकूण गुंतवणूकीची रोख रक्कम आणि एकूण पैसे परत मिळविणे यालाच ऑपरेटिंग सायकल असे म्हणतात किंवा आपण त्यास ऑपरेटिंग सायकलची लांबी म्हणू शकता आणि आपल्याला ती लांबी कमीतकमी ठेवावी लागेल प्रॉडक्ट क्वालिटी महत्वाची आहेच परंतु सायकल टाइम देखील महत्वाचा आहे चक्र वेळ आहे किंवा उदाहरणार्थ हे येथे लिहिलेले आहे येथे सायकल टाइम म्हणजे एखादे प्रॉडक्ट किंवा एखादी सर्व्हिस किंवा दोन्ही पैकी कोणतेही एक तयार करण्यासाठी घेतलेला वेळ क्वालिटीमध्ये सुधारणा करण्याचा एक मार्ग म्हणजे सायकल टाइम कमी करणे कारण आपण सायकल टाइम वाढवला किंवा आपल्या सर्व इनपुट खर्च वाढल्यास आपल्या उत्पादकतेवर परिणाम होईल म्हणून आपल्याला दुहेरी उद्दीष्ट साध्य करावे लागेल एक तर दर्जेदार क्वालिटीचे प्रॉडक्ट्स बनवणे आणि ते पण किमान संभाव्य वेळेत जेणेकरून आपले ऑपरेटिंग स्ट्रक्चर कार्यक्षमतेने काम करत आहे आणि ते आपल्या फायनान्शियल कामगिरीमध्ये प्रतिबिंबित होईल मग सायकल टाइम कमी करण्यासाठी किंवा सायकल टाइम नियंत्रित करण्यासाठी चांगली रनिंग प्रोसेस आणि उच्च क्वालिटीची आवश्यकता असते आणि तसेच ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार लवचिकता आणि जलद प्रतिक्रिया देखील आवश्यक असते सायकल टाइम कमी करण्यासाठी चांगली रनिंग प्रोसेस आणि उच्च क्वालिटीची आवश्यकता असते आणि यामुळे ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार वाढीव लवचिकता जलद प्रतिक्रिया देखील आवश्यक असते म्हणूनच सायकल टाइम नियंत्रित करणे देखील तितकेच महत्वाचे आहे आता आपण अशा काही गोष्टीबद्दल चर्चा करू ज्याला प्रॉडक्टिव्हिटी म्हटले जाते कारण जेव्हा मी आपल्याशी सायकल टाइमबद्दल बोलत होतो तेव्हा ते कनेक्ट केलेले टेक्निक आहे किंवा टेक्निकद्वारे जोडले गेले आहेत जेव्हा आपण क्वालिटी कंट्रोलसाठी जाता आणि जेव्हा क्वालिटी चार्ट तयार करता तेव्हा आपण चांगल्या क्वालिटीचे प्रॉडक्ट्स तयार होतात त्यादेखील कमीतकमी शक्य वेळेत जेव्हा कॉस्ट इफेक्टीव्हनेस सुधारतो आणि नंतर आपण जर सायकल टाइम कमी करण्यास सक्षम असाल तर नक्कीच आपली प्रॉडक्टिव्हिटी सुधारेल आणि आणि फर्मचे अंतिम उद्दिष्ट काय आहे तर आपली प्रॉडक्टिव्हिटी वाढली पाहिजे प्रॉडक्टिव्हिटी म्हणजे काय तर आउटपुट भागिले इनपुट आपण किती इनपुट देत आहोत आणि त्याद्वारे किती इच्छित आउटपुट मिळत आहे यालाच प्रॉडक्टिव्हिटी म्हणून ओळखले जाते आणि प्रॉडक्टिव्हिटी वाढवणे हे काही गोष्टींचा किंवा लक्षणांचा एकत्रित परिणाम असतो जसे की रॉ मटेरियलची उपलब्धता प्रोडक्शनचे विवीध घटक लेबर्सची कार्यक्षमता विविध शक्तींची उपलब्धता चांगल्या क्वालिटीची मशिनरी आणी असे सर्वकाही तर आपली एकूण ऑपरेटिंग मॅनुफॅक्चरिंग प्रोसेस कार्यक्षम असेल कमीतकमी इनपुटमध्ये किंवा कमीतकमी इनपुट देऊन प्रॉडक्टिव्हिटी वाढवू शकतो आणि प्रॉडक्टिव्हिटी त्या लेवलपर्यंत वाढवू शकतो ज्याला आपण सर्वोत्तम कामगिरी किंवा सर्वोत्तम परफॉर्मन्स म्हणू शकतो तर आपण इथे वेगवेगळ्या टेक्निक्सबद्दल बोलत आहोत आणि ह्या दोन्ही टेक्निक्स ऑपरेटिंग परफॉर्मन्स सुधारण्यासंदर्भात आहेत आणि फायनान्शियल स्थिती सुधारण्या संदर्भात आहेत जर आपले ऑपरेशन्स सुधारले तर स्वयंचलितपणे आपल्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल तर उत्पादनक्षमता सुधारणे हे आणखी एक महत्त्वाचे क्षेत्र आहे ज्यात आपण असे म्हणू शकतो की किमान इनपुटसह आउटपुट चांगले आहे याला आपण सर्वोत्कृष्ट असे नाही म्हणू शकत पण किमान तेऑप्टिमम असले पाहिजे इथे इष्टतम म्हणजे ज्यात वाया गेलेले प्रॉडक्ट्स नसतील आपण आपल्या इनपुटचा उत्कृष्ट उपयोग करीत असलेल्या दोषांना प्रतिबंधित करीत आहोत मग त्यामुळे आपली प्रॉडक्टिव्हिटी वाढेल म्हणून उदाहरणार्थ आपण चार्टची ही बाजू दाखवू शकता की आमची उत्पादन क्षमता किती आहे अर्ध्यापेक्षा जास्त बहुराष्ट्रीय कंपन्यांनी त्यांची स्पर्धात्मकता सुधारण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून प्रॉडक्टिव्हिटी सुधारली आहे या प्रकारच्या पाय चार्टच्या दृष्टीने प्रॉडक्टिव्हिटी म्हणजे काय तर ज्यामध्ये आम्ही म्हणतो की बाजारपेठेचे किती एकूण विभाग सेगमेंट आहेत ज्यात आपण किती विभागांचे समायोजन करीत आहोत एखाद्या फर्मचा बाजारपेठेतील हिस्सा मोठा असेल तर त्यासाठी प्रॉडक्टिव्हिटीसह काही घटक कारणीभूत काही घटक असतात कारण जेव्हा कमीतकमी इनपुटमध्ये जास्तीतजास्त आउटपुट मिळेल आणि पर युनिट कॉस्ट प्रोडक्शन कमी होईल आणि जेव्हा किंमत खाली येईल तेव्हा किंमती अगदी कमी किंवा खूप स्पर्धात्मक असतील आणि जेव्हा हे सर्व घडते तेव्हा नक्कीच या प्रकारचे बाजारपेठेतील हिश्श्याचे चित्र तयार केले जाऊ शकते म्हणजेच आपण योग्य बाजारपेठेच्या अर्ध्याहून अधिक हिस्सा समायोजित करीत आहोत तर याचा अर्थ असा की प्रॉडक्टिव्हिटीवर नियंत्रण किंवा प्रॉडक्टिव्हिटी सुधारणे याचे एकूणच चांगले परिणाम दिसून येतात आणि कामगिरीदेखील सुधारते तर प्रॉडक्टिव्हिटीवर नियंत्रण म्हणजे आऊटपुट आणि इनपुट कसे मोजले पाहिजे आउटपुट आणि इनपुटचे मोजमाप किंवा व्यवस्थापन कसे करावे योग्य कामगार केंद्रित ऑर्गनायझेशन हि कामगारांची लेबर्सची प्रॉडक्टिव्हि वाढविण्याशी संबंधित असतात म्हणून कामगार आधारित उपाय हे योग्य आहेत कामगारांना प्रोत्साहित कसे करावे चांगली कार्यक्षमता असणारे कामगार कसे शोधावेत आणि आपल्या ऑर्गनायझेशनमधील कामगारांच्या मनात त्यांचे लक्ष्य ध्येय एकत्रित कसे करावे हे वेगवेगळ्या मार्गांनी आणि माध्यमांद्वारे शोधले जाऊ शकते म्हणून शेवटी आम्ही कार्यक्षमतेने वाढलेली प्रॉडक्टिव्हिटी प्राप्त करण्यास सक्षम आहोत आणि हे ऑर्गनायझेशनमधील कंट्रोल टेक्निक्सचे परिणाम असतात मग प्रॉडक्टिव्हिटीवर नियंत्रण ठेवणे अत्यंत स्वयंचलित मशीन्सचा वापर आणि कंपन्या कॅपिटल गुंतवणूकीच्या प्रॉडक्टिव्हिटीशी संबंधित असतात म्हणून क्षमता आधारित उपाय जसे की किती टक्के वेळ मशीन्स उपलब्ध आहेत हे त्यांच्यासाठी सर्वात महत्वाचे असू शकते म्हणून अत्यधिक स्वयंचलित कंपन्या मशीन्सचा वापर आणि कंपन्या कॅपिटल गुंतवणूकीच्या प्रॉडक्टिव्हिटीशी संबंधित असतात जेणेकरून क्षमता आधारित उपाय जसे की किती टक्के वेळ मशीन्स उपलब्ध आहेत आणि हे त्यांच्या दृष्टीने ती सर्वात महत्त्वाचे असू शकते तर आपण असे म्हणायला हवे की प्रोडक्शनचे सगळे घटक जसे कि मेन मशीन्स मटेरियल ह्यांचा शक्य तितक्या शक्य तितक्या चांगल्या पातळीवर उपयोग केला पाहिजे जेणेकरून एकंदर उत्पादन जास्तीत जास्त जास्तीत जास्त वाढते दिलेल्या इनपुटच्या तुलनेत आणि कमीतकमी उत्पादन खर्चाच्या आत आपण उत्कृष्ट युनिट्स अंतिम प्रोडक्ट्ससह बाहेर येऊ शकतील आणि किंमतींवर नियंत्रण ठेवून आपण बाजारावर राज्य करू शकतो आता त्वरित आम्ही इतर गोष्टींबद्दल बोलू जसे की सर्व्हिसेस सरकारी आणि नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन तिथे मानजमेंट कंट्रोल सिस्टीमचा वापर होण्याची शक्यता किती असेल ते नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनच्या संदर्भात असो असो किंवा एखाद्या बिझनेस ऑर्गनायझेशनच्या संदर्भात असो किंवा बिगर सरकारी ऑर्गनायझेशनच्या संदर्भात असो किंवा एखाद्या प्रॉफिट ऑर्गनायझेशनच्या संदर्भात असो म्हणून आम्ही म्हणतो की जेव्हा आपण एमसीएस म्हणजेच मॅनॅजमेण्ट कंट्रोल सिस्टीमबद्दल बोलतो तेव्हा सर्व प्रकारच्या ऑर्गनायझेशनमध्ये ते तितकेच महत्वाचे असतात ते सरकारी नॉन गव्हर्नमेंट मॅन्युफॅक्चरिंग किंवा सर्व्हिस ऑर्गनायझेशन असो किंवा आणखी काही तिथे आपल्याला योग्य क्वालिटीकच्या प्रॉडक्ट्सची आवश्यकता असते आणि उत्कृष्ट ग्राहक समाधान आवश्यक असते कारण प्रत्येक ऑर्गनायझेशन एकतर प्रॉडक्ट्स तयार करीत आहेत आणि जेव्हा ते सर्व्हिस देत आहेत पण त्यांचा अंतिम उद्देश हा सगळ्या ग्राहकांना उत्तम मूल्य प्रदान करणे हाच असतो आपण ते प्रॉफिटसाठी करीत आहोत किंवा आपण प्रॉफिटच्या हेतूशिवाय करत आहोत ते महत्वाचे नाही महत्त्वाची बाब म्हणजे आपण जे निर्माण करीत आहोत ते आपण का समायोजित केले पाहिजे आणि आम्ही सर्वोत्तम साध्य करण्यात किंवा वितरित करण्यास सक्षम आहोत किंवा नाही महत्वाचे आहे म्हणून बहुतेक सर्व्हिस ऑर्गनायझेशन्स सरकारी ऑर्गनायझेशन्स आणि नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन्समध्ये मॅनॅजमेण्ट कंट्रोल सिस्टीमची अंमलबजावणी करण्यास अधिक अडचण येते कारण आपण कंट्रोल सिस्टीमच्या उपायांची अंमलबजावणी ही ऑर्गनायझेशन्समध्ये प्रमाणित केलेली असतात पण काही वेळा ते नियंत्रित करण्याचे उपाय खूप प्रमाणित नसतात कमी प्रमाणित उपाय असतात किंवा लोक त्यांना गंभीरपणे घेत नाहीत म्हणून काही अडचणी येतात पण मॅनॅजमेण्ट कंट्रोल सिस्टीम ही सरकारी ऑर्गनायझेशन्समध्ये आणि नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन्समध्ये देखील तितकीच महत्वाची असते कधीकधी कार्स आणि कॉम्प्युटर्स तयार करणाऱ्या ऑर्गनायझेशन्सपेक्षा सर्व्हिसेस देणाऱ्या ऑर्गनायझेशन्स आणि नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन्सचे आउटपुट मोजणे अधिक अवघड असते उदाहरणार्थ मोबाइल टेलिफोनबद्दल बोलूया ही सर्व्हिस आधारित ऑर्गनायझेशन आहे ही एक महंतांची सर्व्हिस आहे जी आपण वापरतो तर मोबाइल टेलिफोन आता कधीकधी आम्ही निश्चित करतो की भारतातील कोणती कंपनी चांगल्या इंटरनेट सेवा देत आहे कोणती कंपनी चांगल्या कॉलिंग सेवा देत आहेत ज्यायोगे आपण एका कंपनीची सेवा वापरतो कधीकधी आम्ही कमी समाधानी राहतो आणि आम्ही जेव्हा असेच चालत राहिल्यास आपण इतर कंपनीकडे वळतो तर याचा अर्थ असा आहे की आपण काही इतर कंपन्यांच्या सेवेची प्रभावीता काय आहे अशा गोष्टी शोधण्यास सक्षम नाही आहोत आणि त्या गोष्टी मोजण्यासाठी सक्षम नाही आहोत तर म्हणजेच काही स्टॅंडर्ड उपाय योग्य शोधून काढावे लागतील बरोबर ना कारण जर आपण एखादे कार उत्पादन करीत असाल किंवा कॉम्प्यूटर बनवत असाल तर तुम्ही हे आरामात शोधू शकता की माझ्या कारच्या सेगमेंटमध्ये मी कारसाठी किती किंमत दिली पाहिजे त्या प्रॉडक्ट्सपासून मी किती कार्यक्षमतेची अपेक्षा केली पाहिजे तर एखाद्या प्रॉडक्टचा परफॉर्मन्स मोजणे हे एखाद्या सर्व्हिसचा परफॉर्मन्स मोजण्यापेक्षा सोपे आणि चांगले असते त्याचप्रमाणे नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये किंवा कोणत्याही ऑर्गनायझेशनमध्ये किती नफा झाला हे बघणे महत्वाचे असते तर काही कालावधीसाठी म्हणजे समजा पुढील 3 महिन्यांत आम्हाला किती प्रॉफिट मिळवायचे आहे याचे लक्ष्य निश्चित करावे आणि ते साध्य झाले नाही तर आपल्याला कळेल की ऑर्गनायझेशनमध्ये काहीतरी गडबड आहे परंतु नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये जेव्हा प्रॉफिट कमावणे ह्यावर लक्ष केंद्रित करत नाही याचा अर्थ असा होतो की जेव्हा आपले लक्ष्य प्रॉफिटवर नसते तेव्हा आपल्याकडे बाकी जास्तीतजास्त उद्दीष्टे असणे आवश्यक आहे आपली फर्म किंवा आपले ऑर्गनायझेशन हे ब्रेक इव्हनवर चालले पाहिजे जेणेकरून आपल्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसची किंमत ही आपण केलेल्या खर्चाइतकी असलीच पाहिजे तर याचा अर्थ असा आहे की आम्ही खर्च कमी करण्यास सक्षम आहोत जेणेकरून किंमत देखील कमी केली जाऊ शकेल आणि त्याचा फायदा अंतिम वापरकर्त्यास किंवा ग्राहकास दिला जाईल कारण इथे आपल्याला कितीही खर्च प्रॉडक्ट मॅनुफॅक्चरिंग करण्यासाठी लागत असेल आपण प्रॉफिट वगैरे बद्दल फारसा विचार नाही केला पाहिजे म्हणजे आम्ही काय करणार आहोत ते म्हणजे आम्ही फक्त खर्चाची किंमत वसूल करणार आहोतम्हणजेच जर आपण एखादा प्रॉडक्ट त्याच्या बेसिक मूलभूत खर्चाच्या किंमतीला देत असू भले हि ती योग्य किंमत असो किंवा नसो आम्ही खर्च आणखी कमी करण्याचा प्रयत्न केला असता जेणेकरून प्रॉफिटचा विचार नसेल तर आपण एन्ड युजरकडे म्हणजेच ग्राहकाकडे कमी किंमतीत प्रॉडक्ट देऊ शकतो तर नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन किंवा एखादे सर्व्हिस ऑर्गनायझेशनची कार्यक्षमता मोजण्यासाठी योग्य परिमाणात्मक मापदंड नसल्यामुळे कधीकधी काही काळ अडचणी येतात परंतु MCS लागू करणे अगदी अशक्य नसते MCS लागू करणे हे कुठेही महत्वाचे असते ते एखादे सर्व्हिस ऑर्गनायझेशन असो किंवा एखादी सरकारी ऑर्गनायझेशन असो किंवा नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन असो सरकारी सेवांमध्ये आम्ही नेहमीच कमी क्वालिटीच्या सेवांची विलंब केलेल्या सेवांची तक्रार करतो त्याचे एकच कारण असू शकते ते म्हणजे प्रभावी मॅनॅजमेण्ट कंट्रोल सिस्टिमचा अभाव तर असे काही विभागून दिलेले नसते जेव्हा आपण इलेक्ट्रिसिटी बोर्डात बिल भरायला जातो आपण त्या खिडकीत बसलेल्या माणसाच्या समोर किती वेळ रांगेत उभे राहायला हवे आणि बिल भरायला किती वेळ लागला पाहिजे यांसाठी कोणतीच स्टॅंडर्ड वेळ ठरवून दिलेली नाही आहे तर तिथे बसलेली व्यक्ती स्वतःच्या गतीने काम करीत आहे लोक रांगेत उभे आहेत कारण ते निराश होत आहेत आणि त्यांचे मनोधैर्य खच्ची होत आहे म्हणजेच जर त्या संस्थेने काही प्रमाणित वेळ द्यायला हवा जसे की अर्ध्या आणि तासाच्या आत आपल्याला किमान 15 लोकांकडून बिले जमा करावी लागतील म्हणजे याचा अर्थ प्रति व्यक्ती बिल जमा करून घ्यायचा कालावधी 2 मिनिटांपेक्षा जास्त नसावा तर तो सावधगिरी बाळगेल आणि ग्राहक देखील खूप आनंदित होतील परंतु अशा प्रकारचे स्टँडर्ड्स नाहीत त्यामुळे एमसीएस अंमलबजावणी करणे थोडे अवघड आहे परंतु ते तितकेच आवश्यक आहे तेवढेच आवश्यक आहे मग आपण मॅनॅजमेण्ट अकाउंटिंग बद्दल बोलू मॅनॅजमेण्ट कंट्रोल सिस्टिम बजेट आणि परफॉर्मन्स रिपोर्ट अशी मॅनॅजमेण्ट अकाउंटिंगची साधने वापरते ज्यामुळे एखाद्या ऑर्गनायझेशनमधील विविध उद्देश जसे की क्वालिटी कॉस्ट आणि सर्व्हिस पूर्ण करण्यासाठी व्यक्तींच्या गुणवत्तेची किंमत आणि रिसोर्सेसवर लक्ष केंद्रित केले जाते मॅनॅजमेण्ट कंट्रोल सिस्टिम बजेट आणि परफॉर्मन्स रिपोर्ट अशी मॅनॅजमेण्ट अकाउंटिंगची साधने वापरते ज्यामुळे एखाद्या ऑर्गनायझेशनमधील विविध उद्देश जसे की क्वालिटी कॉस्ट आणि सर्व्हिस पूर्ण करण्यासाठी व्यक्तींच्या गुणवत्तेची किंमत आणि रिसोर्सेसवर लक्ष केंद्रित केले जाते या चर्चेदरम्यान आम्ही ही सर्व 4 5 तंत्रे शिकलो आहोत आणि यापूर्वी आम्ही बोललो त्याबद्दल जवळपास 30 तास बोललो आपण एक अनुशासन म्हणून मॅनॅजमेन्ट अकाउंटिंगच्या बेसिक संकल्पनांपासून सुरुवात केली त्यानंतर आपण कॉस्टशीटकडे सरकलो पुढे आपण बजेटसोबतच स्टॅंडर्ड कॉस्टिंग आणि मार्जिनल कॉस्टिंगबद्दल त्यानंतर ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग अशा वेगवेगळ्या टेक्निक्सबद्दल शिकलो आणि कसे अकाउंटिंगचे उपाय कॉस्ट अकाउंटिंग आणि फायनान्शियल अकाउंटिंगमच्या सोबतीने वापरले जाऊ शकतात नंतर आपण हे शोधण्याचा प्रयत्न केला की जेव्हा तुम्ही ऑर्गनायझेशनचे पूर्ण बजेट बनवता तेव्हा तुम्ही इनकम स्टेटमेंटचे बजेट बनवता बॅलन्सशीटचे बजेट बनवता आणि जेव्हा इनकम स्टेटमेंटचे बजेट आपल्या हातात असेल तेव्हा बजेटेड प्रॉफिट आणि लॉस आपल्याला आगोदरच माहिती असेल त्यात आपण थोडा चढउतार होऊ शकतो आपण इच्छित परिणामांपासून विचलन करू शकतो परंतु जर असे केले तर विचलन देखील पूर्वनिश्चय केले जाते आणि त्या विचलनाचे कारण देखील पूर्व निर्धारित केले जाते याचा अर्थ आपण ऑर्गनायझेशनच्या अकाउंटिंगमध्ये फायनान्शियल माहितीबद्दल बोलतो आम्ही फक्त त्या माहितीचा उपयोग केवळ मॉनिटरी किंवा फायनान्शियल गोष्टींमध्ये मोजू शकणार्या माहितीचा घटक म्हणून करू शकतो जेणेकरून मॅनॅजमेन्ट कंट्रोल सिस्टिमची अंमलबजावणी करण्याचा अभ्यास करणे बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये अधिक सोपे आणि उपयुक्त आहे कारण सर्व गोष्टी पैश्यांमध्ये किंवा आर्थिकदृष्ट्या मोजल्या जातात अकाउंटिंगविषयी माहिती खूप महत्वाची आहे मी तुम्हाला चर्चेच्या चर्चेच्या सुरूवातीसच सांगितले की मॅनेजमेंट अकाउंटिंग स्वतःच शिस्तबद्ध नसते कारण ती 2 शाखांवर आधारित असते त्या म्हणजे फायनान्शियल अकाउंटिंग आणि कॉस्ट अकाउंटिंग अकाउंटिंगच्या या दोन शाखा ह्या सोबत काम करतात आणि आपल्याकडे या लेखाचे ज्ञान असणे आवश्यक आहे कारण आपल्याकडे फायनान्शियल अकाउंटिंग आणि कॉस्ट अकाउंटिंग यांचे पुरेसे ज्ञान असेल तरच आपण समजू शकता की कोणत्याही लेव्हलवर व्यवस्थापनाद्वारे ऑर्गनायझेशनमधील महत्त्वपूर्ण निर्णय कसे घ्यावेत कारण सर्वकाही फायनान्शियल किंवा मॉनिटरी दृष्टीने योग्य रूपात रूपांतरित केले जाणे आवश्यक आहे तर फायनान्शियल अकाउंटिंग आणि कॉस्ट अकाउंटिंगच्या या पूर्व अटी आहेत आणि या सगळ्यांना मॉनिटरी दृष्ट्या रूपांतरित करणे आणि त्यानंतर प्रॉफिटच्या उद्देशाने कॉस्टच्या दृष्टीने किंवा इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने कामगिरी मोजणे तर तुम्ही म्हणू शकता कि सगळ्याच गोष्टी ह्या मॉनिटरी दृष्टीने किंवा फायनान्शियल दृष्टीने मोजणे आणि बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये मॅनॅजमेन्ट कंट्रोल सिस्टिमची अंमलबजावणी करणे हे नॉन बिझनेस किंवा नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनच्या तुलनेने चांगले सोपे असते आता आपण मॅनॅजमेन्ट कंट्रोल सिस्टिमच्या भविष्याबद्दल बोलू बदलत्या वातावरणात ऑर्गनायझेशनने वेगवेगळी उप उद्दिष्टे ठेवली पाहिजेत किंवा गंभीर महत्वाचे घटक निश्चित केले पाहिजेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे उद्दिष्टांमधील फरक म्हणजे कामगिरीच्या योग्यतेचे मूल्यांकन करण्यासाठी भिन्न लक्ष्ये आणि भिन्न मानके तयार करणे तर जेव्हा आपण मॅनॅजमेन्ट कंट्रोल सिस्टिमच्या भविष्याबद्दल बोलतो तेव्हा ही स्लाइड सर्वात महत्वाची आहे जर तुम्हाला इच्छित परफॉर्मन्स साध्य करायचा असेल तर तुम्हाला याची अंमलबजावणी करावी लागेल लक्ष्य साध्य करणे किंवा उद्दिष्टे साध्य करणे हे फक्त बिझनेस ऑर्गनायझेशनमध्येच घडते असे नाही तर ते प्रत्येक माणसाच्या जीवनातदेखील घडते आम्ही स्वत साठी लक्ष्य ठेवले आहे आणि आम्ही पूर्वनिर्धारीत किंवा इच्छित पद्धतीने नियंत्रित पद्धतीने वाटचाल करतो असे मला वाटते की आम्ही जेव्हा उद्दीष्ट्ये प्राप्त करतो आणि तेव्हा आम्ही अधिक समाधानी राहतो कारण हे अनेक स्टेकहोल्डर्सची एकूण बेरीज असते आपल्याकडे इंटरनल स्टेकहोल्डर्स असतात एक्सटर्नल स्टेकहोल्डर्स असतात आणि दोघांचेही समाधान महत्वाचे असते तुमच्या एक्सटर्नल स्टेकहोल्डर्सपैकी तुमचे ग्राहक हे सर्वात महत्वाचे एक्सटर्नल स्टेकहोल्डर्स असतात त्यानंतर तुमचे सप्लायर्स दुसऱ्या क्रमांकाचे महत्वाचे एक्सटर्नल स्टेकहोल्डर्स असतात त्यासोबतच आपले इन्वेस्टर्स गुंतवणूकदार महत्वाचे असतात या सर्वांचे समाधान आपल्यासाठी खूप महत्वाचे असते जर आपल्या ग्राहकांनी आपले समर्थन करणे थांबवले तर आपल्या अस्तित्वाच्या उद्दीष्टाचा पराभव होईल जर आपल्या सप्लायर्सनी काही समस्या निर्माण करण्यास सुरवात केली तर तुमच्या फर्ममध्ये काही समस्या निर्माण होतील जर तुमच्या डिस्ट्रिब्युटर्सने तुम्हाला पाठिंबा दिला नाही डिस्ट्रिब्युशन चॅनेल्सने पाठिंबा दिला नाही कंपनीला अडचण निर्माण होईल म्हणून जर आपण त्यांना आपल्या संस्थेबद्दल निष्ठावान बनवू इच्छित असाल तर आपल्याला त्यांची निष्ठा ग्राहकांच्या एजंटमध्ये जाण्यापासून त्या संस्थेच्या एजंटकडे हलवावी लागेल आणि हे तेव्हा शक्य असेल जेव्हा ते डिस्ट्रिब्युशन चॅनेलसाठी कठीण नसते आपण एक घाऊक विक्रेता किंवा किरकोळ विक्रेता असाल आणि जेव्हा जेव्हा ग्राहकांना प्रत्येक बाजूने हे सांगेल कि जर तुम्ही हा प्रॉडक्ट खरेदी केला किंवा या कंपनीच्या सेवेचा वापर करत असाल तर आपल्याला योग्य फायदा होईल दोन्ही मार्गांनी तो खोटे सांगत नाही की कंपनी डिस्ट्रिब्युटर्सची किंवा डीलरची काळजी घेत आहे आणि डीलर कंपनी आणि ग्राहक दोघांची काळजी घेत आहेत म्हणूनच सर्व विन विन परिस्थिती असेल तर म्हणजेच सर्व एक्सटर्नल स्टेकहोल्डर्स कंपनीसाठी महत्वाचे आहेत त्याचप्रमाणे आपले सर्व इंटरनल स्टेकहोल्डर्स कंपनीसाठी महत्वपूर्ण आहेत कंपनीने कर्मचार्यांसाठी लक्ष्य ठेवले पाहिजे परंतु त्याच वेळी त्यांना प्रेरित केले पाहिजे आपणास आपल्या उत्पादन प्रक्रियेचे लक्ष्य निश्चित करावे लागेल परंतु आपण त्याच वेळी ते लक्ष्य अद्ययावत ठेवले पाहिजेत आणि उत्तम परिस्थितीनुसार काम करत असाल तर नक्कीच आपण एक उत्तम ऑर्गनायझेशन तयार करण्यास सक्षम आहात जी सर्व बाबतीत उत्कृष्ट आहे जेव्हा आपण बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील फरकाबद्दल बोलतो तेव्हा त्या चार भिंतीत काम करणाऱ्या कंपनीपेक्षा का जास्त यशस्वी आहेत कारण त्यांना माहिती असते की ग्राहक त्यांच्यासाठी का महत्वाचे आहेत सप्लायर्स त्यांच्यासाठी का महत्वाचे आहेत इन्वेस्टर्स त्यांच्यासाठी का महत्वाचे आहेत तसेच सरकारी एजन्सीजदेखील त्यांच्यासाठी का महत्वाचे आहेत जितके जास्त शिस्तबद्ध तितके ते अधिक जबाबदार संस्था बनतात म्हणून काही स्थानिक ऑर्गनायझेशनच्या तुलनेत ते जास्त समाधानी ग्राहक समाधानी एम्प्लॉईजची समाधानी सप्लायर्सची संस्कृती तयार करतात कारण तुम्ही अंतर्गत उत्पादन सुधारित मॅन्युफॅक्चचारिंग प्रोसेसेस त्यांनी वापरल्या किंवा उत्तम इनपुट्स वापरले तर खूप चांगल्या क्वालिटीचे प्रॉडक्ट्सदेखील तयार होतील म्हणून जर ते एका देशातून दुसर्या देशात जात असताना यशस्वी होण्याचा अर्थ असेल तर ते जगातील 20 देशांमध्ये ते काम करत आहेत तर त्याचे रहस्य काय असेल त्यांच्या उत्पादनांशिवाय लोकांकडे काय पर्याय असेल त्यांना माहिती आहे कि सर्वोत्तम प्रॉडक्ट किंवा सर्वोत्तम सर्व्हिसेस कशा द्यायच्या आणि ग्राहकांना कसे समाधानी ठेवायचे हे सर्व चांगल्या कंट्रोल सिस्टीमच्या किंवा चांगल्या क्वालिटी कंट्रोल किंमतीच्या प्राईस कंट्रोलच्या खर्च नियंत्रणाच्या एकूणच प्रकारच्या नियंत्रित बिझनेस कामगिरीच्या अंमलबजावणीशिवाय किंवा सुनिश्चीतीशिवाय होऊ शकत नाही म्हणून शेवटी मी येथे असे म्हणू शकतो की मॅनॅजमेन्ट कंट्रोल सिस्टीमच्या बदलत्या वातावरणात किंवा भविष्याबद्दल बोलायचे झाल्यास ऑर्गनायझेशन्सने वेगवेगळी उप उद्दिष्टे किंवा महत्वाचे यशस्वी होण्याचे घटक ओळखावेत त्यांनी स्वतःचे नियमितपणे मूल्यमापन केले पाहिजे आणि शोधले पाहिजे की वातावरण कसे बदलत आहे आणि त्या बदलांच्या आवश्यकतेनुसार आपण कसे योग्य बदल करू शकतो तसे नाहीत केले तर ते बाजारातून बाहेर फेकले जाऊ शकतात तुम्ही आधीच पहिले असेल भारतातल्या काही कंपनीज ज्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणाआधी आघाडीवर होत्या त्या आज बाजारातून बाहेर फेकल्या गेल्या आहेत लोकांनी त्यांचे प्रॉडक्ट्स घेणे बंद केले आहे आणि आज त्या कंपन्या बंद झाल्या आहेत बरोबर ना म्हणून शेवटी उप उद्दिष्टांद्वारे वेगवेगळी लक्ष्ये आणि वेगवेगळे बेंचमार्क्स तयार होतात ज्यामुळे कामगिरीचे परफॉर्मन्सचे मूल्यांकन बाजाराचे मूल्यांकन स्वतःचे मूल्यांकन करून लक्ष्य उपलक्ष्ये उद्दिष्टे उप उद्दिष्टे निश्चित करता येतील आणि त्यांना साध्य करता येईल आणि ह्याची सुनिश्चीती करता येईल की आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये किंवा बिझनेस प्रोसेसमध्ये सतत सुधारणा होत आहे आणि बाजारपेठेत सर्वोत्तम कामगिरी होत आहे यासह मी येथे थांबेन काही मॅनॅजमेन्ट कंट्रोल सिस्टिमच्या काही महत्वाच्या गोष्टींवर आपण चर्चा केली काही टेक्निक्सबद्दल चर्चा केली ज्या बिझनेस ऑर्गनायझेशनच्या किंवा नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनच्या ऑपरेटिंग परफॉर्मन्स आणि फायनान्शियल परफॉर्मन्स सुधारण्यामध्ये महत्वाच्या ठरू शकतात जेव्हा ऑपरेटिंग परफॉर्मन्स सुधारल्या जातो तेव्हा फायनान्शियल परिणामदेखील सुधारतात आणि त्यामुळे आपण आपली एकंदरीत फायनान्शियल कामगिरीदेखील सुधारते आणि स्टेकहोल्डर्ससाठी ऑर्गनायझेशनचे मूल्य जास्तीतजास्त वाढवू शकतो असे झाले तर आपण म्हणू शकतो की कंपनीने ती उद्दिष्टे साध्य केली आहेत ज्यांच्यासाठी ते अस्तित्वात आले होते तर मी मॅनॅजमेन्ट अकाउंटिंग आणि त्याच्या सर्व टेक्निक्स या विषयावर बोलणे थांबवतो मी आशा करतो तुमच्यासाठी हे शिकणे उपयुक्त ठरेल की ह्यामुळे मॅनॅजमेन्टची निर्णय घेणे आणि वास्तविक परिस्थितीत आणि दैनंदिन जीवनात ही तंत्रे कशी उपयुक्त ठरतील याबद्दल जाणून घेण्यासाठी आपल्याला खूप मदत होईल खूप खूप धन्यवाद